एक्स आणि पीच्या अपेक्षित मूल्यांसाठी एहरनफेस्टचे सिद्धांत या व्याख्यानात मी एरेनफेस्टच्या प्रमेयांबद्दल बोलणार आहे आणि या प्रमयानुसार p आणि x ची अपेक्षेची मूल्ये वेळोवेळी कशी बदलतात आणि हे प्रमेय तुम्हाला सांगतात की p आणि x ची अपेक्षेची किंमत काळानुसार कशी बदलते आणि याला काही अर्थ आहे अशी अपेक्षा करू म्हणून आठवा की ⟨x⟩ ची व्याख्या ∫xt2 x dx अशी केली आहे आणि आपण आधी सांगितले की हे x च्या सरासरी मूल्यासारखे आहे त्याचप्रमाणे ⟨p⟩ ला ∫xti∂ψxt∂t dx असे परिभाषित केले आहे आणि आपण म्हटले आहे की हे वेव्ह फंक्शन स्थितीतील कणासाठी गतीच्या सरासरी मूल्यासारखे आहे एरेनफेस्ट प्रमय तुम्हाला याचा अधिक अर्थ सांगतो आणि ⟨p⟩ ला mddt⟨x⟩ असे लिहिले जाऊ शकते तर हे m v सारखे आहे तर ⟨p⟩ म्हणजे सरासरी गती ज्याबद्दल आपण बोलत आहोत ती mddt⟨x⟩ आहे हे पहिले प्रमेय आहे दुसरे तुम्हाला p च्या बदलाच्या दराबद्दल सांगते आणि ते सांगते की जर मी ⟨ ∂V∂x⟩घेतो तर हे संभाव्य V चे व्युत्पन्न आहे समोरच्या वजा चिन्हावर जे ddt ⟨p⟩ च्या बरोबरीचे बल आहे तर हे पुन्हा एकदा आपल्याला अपेक्षित मूल्यांबद्दल सांगतात जे आपण हायझेनबर्गच्या समतुल्यतेबद्दल बोलत असतो याचा अर्थ स्तिर चिन्हातील कणांची सरासरी स्थिती आणि सरासरी गती असा आहे तर आता आपण हे सिद्ध करूया ⟨x⟩ हे काहीही नसून∫xψdx आणि ddt⟨x⟩ आहे म्हणून हे ∫∫ ∂ψ∂t xψ dx∫ x∂ψ∂t dx असणार आहे लक्षात घ्या की जर तुम्ही वेळेत ⟨x⟩आणि ⟨x⟩च्या बदलाबद्दल बोलत असाल तर तरंग कार्य स्थिर स्थितीत वेळ अवलंबून असणे आवश्यक आहे कारण या गोष्टी वेळेत बदलत नाहीत कारण आपण आधी दाखवल्याप्रमाणे संभाव्यता घनता हि वेळ स्वतंत्र आहे आता मला माहित आहे की iℏ∂ψ∂t 22m2x2Vx

मी हे मूल्य ddt⟨x⟩1 iℏ 22m2x2xψdx समीकरणात बदलू शकतो मी हे कंस मध्ये ठेवले∫Vxxψdx जे पहिल्या टर्मपासून मिळेल तर हे या संज्ञेशी संबंधित आहे दुसऱ्या टर्मसाठी मी 22m2x2dx मी लिहित आहे dψdtx ∫VxψψdxI मध्ये लिहित आहे तर आता आपण पाहू की हे पूर्णपणे ठीक आहे फक्त हे चिन्ह असणार आहे तर हे ठीक आहे आता मी दुसरी टर्म रद्द करू शकतो आणि आता माझ्या कडे ddt⟨x⟩i उरलेलो आहे वजा मी i22m ∫2x2x 2x2xψdx आणि तेच माझ्याकडे शिल्लक आहे तर मला जे मिळत आहे ते आहे ddt⟨x⟩i22m ∫2x2x 2x2xψ जे मी iℏ2m∫∫of असे लिहू शकतो मला ∂xघेऊ द्या आणि आत ∂ψ∂xx ∂xxψdx हि पहिली टर्म आता मला थोडी सुधारणा करावी लागेल कारण तेथे अतिरिक्त अटी दिसणार आहेत म्हणून मी iℏ2m∫ वजा करणार आहे ∫ ∂ψ∂x∂xx ∂ψ∂x∂x∂ψ∂xx∂xdx आता पहिली संज्ञा थेट समाकलित केली जाऊ शकते आणि जर ψ बाउंडरी कंडिशनवर नाहीशी झाली तर तुमच्या कडे हे 0 असेल दुसऱ्या टर्ममध्ये या दोन टर्म रद्द होणार आहेत तर माझ्याकडे जे उरले आहे ते ddt⟨x⟩iℏ2m∫ ∂ψ∂x∂xdx आहे दुसरी संज्ञा ∂xψdx ला ∫∂xdx ∫∂ψ∂xdx असे लिहिले जाऊ शकते पुन्हा पहिला अविभाज्य नाहीसा होतो कारण psi ते मोठे अंतर नाहीसे करते तर माझ्याकडे ddt⟨x⟩iℏ2m ∂ψ∂xdx×2शिल्लक आहे हे दोन रद्द होतात आणि मी हे 1mi ∂ψ∂xdx असे लिहू शकतो आणि हे 1m⟨p शिवाय काहीच नाही तर मी हे ddt⟨x⟩⟨p⟩m असे दाखवले आहे हा एक पहिला एरेनफेस्ट प्रमेय आहे जो आपल्याला पुन्हा सांगतो की ⟨p⟩ किंवा ⟨x⟩ चा वेग आणि कणांच्या स्थितीची सरासरी मूल्ये म्हणून विचार केला जाऊ शकतो दुसरे प्रमेय आपल्याला दाखवायचे आहे की ddt⟨p⟩ हे ⟨ ∂V∂x व्यतिरिक्त काहीच नाही जे शक्तीचे अपेक्षित मूल्य आहे एरेनफेस्ट द्वितीय प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपण पहिले प्रमेय सिद्ध करण्यासाठी जे लिहिते होते ते पुन्हा लिहू ज्यामध्ये ddt⟨p⟩ हे ddt म्हणून लिहू ज्याचे अपेक्षित मूल्य i ∂ψ∂xdx आहे आणि हे विस्तुतपणे असे लिहू ∂ψ∂ti ∂ψ∂xdx∫i∂x ∂ψ∂tdx मी आंशिक व्युत्पन्न x आणि t ची अदलाबदल करतो जे आपण करू शकतो जसे आपण पूर्वी केल्याप्रमाणे वेळ अवलंबून श्रोडिंगर समीकरण वापरून∂ψ∂t and ∂ψ∂t अशी पुढची पायरी लिहू आणि आपण हे समीकरण एक ddt⟨p⟩ च्या बरोबरीने हाताळणी आणि आंशिक एकत्रीकरण या सर्वांनंतर आपल्याला हे ⟨ ∂V∂x⟩ च्या बरोबरीने ∂V∂xψ dx हे मिळते जे एरेनफेस्ट चे दुसरे प्रमेय आहे जे तुम्हाला सांगते की p चे सरासरी मूल्य किंवा ⟨p⟩ न्यूटनच्या नियमांनुसार बदलते मी येथे व्युत्पन्न केले नाही हे मी स्वाध्याय म्हून देत आहे कारण थोडे मोठे असले तरी हे एक अतिशय सोपे व्युत्पन्न आहे म्हणून मी ते तुमच्यासाठी सोडतो तर या व्याख्यानात आम्ही जे दाखवले आहे ते म्हणजे एक तर x आणि p ddt⟨x⟩⟨p⟩m म्हणून संबंधित आहे आणि दुसरे म्हणजे ddt⟨p⟩ हे शक्तीचे अपेक्षित मूल्य जे ∂V∂xψ dx सारखे आहे तर दुसरे आपल्याला सांगते की हे प्रमाण च्या स्थितीत कणांसाठी सरासरी p आणि सरासरी x आहे